साध्या हार्मोनिक ऑसीलेटरसाठी स्थिर स्थिती स्क्रोडिंगर समीकरणाचे निराकरण मागील व्याख्यानात आपण भौतिक लाटांचे तरंग समीकरण आणि हे स्क्रोडिंगर समीकरण सादर केले जे 22m आहे मी हे विस्तुतपणे मांडल्यास आपल्याल्या ψxyz VxyzψxyzEψxyz मिळेल आणि काही मर्यादांसह हे ईजीन फंक्शन मिळेल म्हणून आता मी सबस्क्राइब म्हणून En ठेवणार आहे तर हे सूचित करते की ψ n हे ईजीन फंक्शन उर्जा En शी संबंधित आहे जे कि एका d मध्ये आहे हे समीकरण 22md2xdx2Eψअसे होते आणि मी पुन्हा ते ईजीन फंक्शन असल्याचे दर्शविण्यासाठी ठेवणार आहे तर हे ईजीन व्हॅल्यूज E n च्या काही मर्यादांचे निराकरण करते तर हे समीकरण आहे जे आपण एका कणाच्या आकारमानानुसार सोडवू जुन्या क्वांटम सिद्धांतानुसार हे समीकरण काही अटींसह सोडविण्यास ईजीन व्हॅल्यूज आणि ईजीन फंक्शन्स मला मिळाली आहेत तर क्वांटम समस्येकडे पाहण्याचा हा एक पूर्णपणे नवीन मार्ग आहे आणि ईजीन व्हॅल्यूज आणि ईजीन एनर्जीद्वारे मला माझी उत्तरे मिळाली आहेत परंतु अजूनही मला psi चा अर्थ लागत नाही परंतु या व्याख्यानातून आपण हे समीकरण सोडवू आणि दुसरे एक समीकरण सोडवू ज्याचे उत्तर आपल्याला आधीपासूनच माहित आहे आणि हे एक साधे हार्मोनिक ऑसीलेटर आहे ज्यासाठी एक कण संभाव्यतेत फिरतो आपण पाहू शकतो की संभाव्यता x 0 च्या आसपास केंद्रित आहे m वस्तुमान असलेल्या कणाची संभाव्यता12m2x2असेल आणि म्हणून यासाठी वेव्ह समीकरण किंवा स्क्रोडिंगर समीकरनाचा वापर केल्यास हे समीकरण 22md2dx2 12m2x2ψEψ असे होईल आता काही मर्यादांसह आपण हे समीकरण सोडवू समजा ऊर्जेचा कण E घेतला तर तो कोठेही जाऊ शकतो आणि आपण पाहू शकतो कि हि लहर त्या संभाग्य भागातून आत जाऊ शकते तर psi x हे x च्या किंवा अनंत ० असले पाहिजे हि समीकरणांची मर्यादा आहे या मर्यादेसह आपण हे समीकरण सोडवणार आहोत कारण मूळपासून फार दूरपर्यंत मला कण सापडण्याची शक्यता नाही आणि म्हणूनच वेव्ह फंक्शन तेथेच नाहीसे होणे आवश्यक आहे हे समीकरण कसे सोडविता येईल ते आपण पाहू तर प्रथम आपण psi x च्या हालचालीकडे लक्ष देऊ जे कि अतिशय महत्वाचे आहे किंवा उणे अनंत पर्यंत विस्तारित करण्यासाठी माझ्याकडे 22md2dx2 12m2x2x आहे जसा x अधिक किंवा उणे अनंत जातो तेव्हा m2x2 खूप मोठा होतो शिवाय देखील खूप मोठे होऊ शकते तर E क्षुल्लक ठरणार आहे म्हणून मी हे जवळजवळ 0 असे लिहू शकतो जे मला एसिम्पोटिक सोल्यूशन्स देईल परंतु हे खरे समाधान नाही जेव्हा x अधिक किंवा वजा अनंताकडे जाते तेव्हा आता आपण हे सोडवू तर माझ्याकडे x जो कि अधिक किंवा वजा अनंत इन्फिनिटी 22md2dx2 12m2x2x0 किंवा मी d2dx2 m22x2x0 लिहू शकता मला फक्त या मर्यादेचे निराकरण करण्यात रस आहे मी x2 पेक्षा लहान असलेल्या कोणत्याही अटींकडे दुर्लक्ष करणार आहे तर मी त्या मर्यादीत ψ मध्ये काही स्थिर e mω2ℏx2 म्हणून करू शकतो हे कसे कार्य करते ते आपण पाहू तर जर मी dψdxघेतो तर हे A mωxe mω2ℏx2 च्या बरोबरीचे असेल आणि आता मी दुसरे डेरिवेटिव्ह d2dx2 घेतले तर Amω2x2e mω2ℏx2 Amωe mω2ℏx2 हे समीकरण मिळेल म्हणूनच आपण हे डिफरेंसिएशन करुन हे सहजपणे तपासू शकतो ज्याची मर्यादा आपण इन्फिनिटी पर्यंत घेऊ शकतो मी अंदाजे Amω2x2e mω2ℏx2 म्हणून लिहू शकतो आणि आपण हे पाहू शकता की हे समीकरणातील इतर पद रद्द करते त्यामुळे समीकरण पूर्ण होऊन त्याचे निराकरण होऊ शकते परंतु आत्ता आपल्याला जे कळले आहे कीψ हे किंवा ∞ वाढवल्यास Ae mω2ℏx2A इतके होते आता हे समीकरण मूळ स्क्रोडिंगरसमीकरणात बदलू आणि उत्तर काय आहे ते पाहू जर मी हे मूळ स्क्रोडिंगरसमीकरणात ठेवले तर 22m आहे d2dx2 12m2x2 या साठी मला ψ हे लिहिता येईल जेव्हा कि ψम्हणजेच d2dx2 आहे नंतर मला समजले कि हे 22m आहे आणि हे त्यांच्या स्थिरA mω2x2x Amωx12m2x2Aψ शी समान आहे खरं तरइथे लिहिताना A लिहिला नाही तरी चालेल मग मी फक्त ψ Ae mω2ℏx2 असे लिहिलं तर मग मला 12m2x2xℏω2x12m2x2ψअसे मिळेल तर या दोन अटी वगळल्यास मला ℏω2 ψxहे समीकरण मिळेल आता आपल्या लक्ष्यात आले असेल कि आपल्याला इथे xAe mω2ℏx2 असे वेव्ह फंक्शन मिळेल जे कि ० असेल कारण x हा अधिक किंवा वजा ∞ मध्ये जाऊन हे समीकरण पूर्ण करून आपल्याला ψ असे मिळेल तर मी तुम्हाला दाखविले आहे कि साध्या हार्मोनिक ऑसीलेटर संभाव्यतेच्या एका कणा साठीd2dx2 12m2x2xEψxया स्क्रोडिंगर समीकरणात जर मी ψ Ae mω2ℏx2 असे लिहीत जाऊन जर मी समीकरणांची डावी बाजू सोडविली तर मला ℏω2Ae mω2ℏx2 असे समीकरण मिळेल याचाच अर्थ ψ Ae mω2ℏx2 कारण सर्व मर्यादांसह ईगीनमूल्य E n ℏω2 हे एक ईगीन फंक्शन या समीकरणाचे निराकरण करेल हे लक्षात घ्या की क्वांटम मेकॅनिक्स बनवण्याच्या हेसनबर्गच्या निर्मितीतील सर्वात कमी उर्जा देखील ℏω2 तर हे सर्वात कमी उर्जा ईगीन स्टेट सर्वात कमी उर्जा ईगीन फंक्शनचे प्रतिनिधित्व करते आणि हे फंक्शन आपण आकृतीत आखत गेल्यास असे लक्षात येते कि ते मध्यभागी जास्तीत जास्त आहे आणि नंतर e x2 म्हणून खाली दिसते जर आपण x विरुद्ध ψ असा आलेख काढला तर आपल्या लक्षात येईल की त्यात किमान संख्या किंवा सर्वात मोठी तरंगलांबी आहे आणि म्हणूनच ही खरोखर सर्वात कमी उर्जा प्रणाली आहे याचा अर्थ मी तुम्हाला ईगीन स्टेटच्या इतर गुणांविषयी काय गुणात्मक मार्ग आहे हे सांगत आहे आता आपण ψ हे एकूणfe mω2ℏx2 असे लिहू शकतो ज्यामध्ये f x हाemω2ℏx2 पेक्षा जास्त वेगाने वाढू शकत नाही कारण x हा ±∞ पर्यंत वाढू शकतो आणि हा अधिक वाढला तर वेव्ह फंक्शन 0 वर जाणार नाही म्हणून f x वेगाने वाढू नये खरं तर मी काय करणार आहे एक मर्यादित बहुपद Cn xn घेऊन काय होते ते पाहू चला तर आता प्रथम f x करून पाहू ψ हा Axe mω2ℏx2 याच्याशी संबंधित आहे मणजेच dψdx Ae mω2ℏx2 Amωx2e mω2ℏx2 असेल

जेव्हा आपण 22mने गुणाकार करतो तेव्हा आपल्याला 3ℏω2Axe mω2ℏx2असे मिळेल जे कि 3ℏω2ψ आहे तर पुन्हा वेव्ह फंक्शन शोधू जे कि एक ईगीन मूल्य आहे जे वेव्ह फंक्शनशी संबंधित आहे म्हणून जर मी या संभाव्यतेकडे पाहिले तर हे नवीन वेव्ह फंक्शनचे मूळ 0 वर आहे आणि दुसर्या बाजूला खाली ते खाली येते आणि हे xe mω2ℏx2 आहे आता ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शनशी तुलना केली असे दिसते कि हे अधिक मोठे आहे आणि त्याचा आकार लहान आहे तर त्याची गतीशील उर्जा जास्त आहे तर खरं ती उच्च उर्जा आहे आपण हे दर्शवू शकता की आपण उच्च आणि उच्च उर्जाकडे जाताना हे वेव्ह फंक्शन बनतात म्हणून मी ψ fxe mω2ℏx2 असे लिहू शकतो आणि f चे समीकरण मिळवा जे मी असाईनमेंट मध्ये देईन आणि नंतर f ला Cnxn असे लिहा C ns ला दोन्ही बाजूंच्या अटी जुळवून सोडवा असे केल्यास आपल्या लक्ष्यात येईल कि fs हा सम किंवा विषम असू शकेल तर आपण f n साठी एक समीकरण करू आणि fs हे आपल्याला सम किंवा विषम आढळून येईल त्यामुळे निर्माण होणारी ऊर्जा हि n12ℏω असेल जी कि क्वांटम मेकॅनिक्सच्या हेसनबर्ग फॉर्म्युलेशी समान आहे तर हे आणखी एक उदाहरण आहे जेथे लहरींचे समीकरण आपल्याला माहित असल्याप्रमाणे ΔE ℏω असा निकाल देईल परंतु जे उत्तर येते ते अगदी वेगळ्या योग्यमर्यादांसह दोन दृष्टिकोन देईल जे दोनही दृष्टिकोन समतुल्य आहेत हेसनबर्गचे फॉर्म्युलेशन हे स्क्रोडिंगरच्या फॉर्म्युलेशन प्रमाणेच असून ते लिहिण्याचे वेगवेगळे मार्ग पुढील आठवड्यात पाहू आता आपल्याला स्क्रोडिंगर समीकरण म्हणून ओळखले जाणारे मूलभूत समीकरण सापडले आहे ज्याचे उत्तर जसे आपण सोडविले आहे तसेच आहे तर हे क्वांटम मेकॅनिकचे मूलभूत समीकरण आहे